आपणा सर्वांना नमस्ते आपण कॅश फ्लो स्टेटमेंट असलेल्या नवीन स्टेटमेंटनं सुरुवात केली आहे मला आशा आहे की आपणा सर्वांना हे आवडले असेल आणि आपण याबद्दल उत्साहित आहात तर आपण सांगू शकता आता कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय हे असे स्टेटमेंट आहे जे रोखीच्या आवक आणि आउटफ्लोची सूची देते आता नैसर्गिक रित्या हा प्रश्न येतो की आपल्याला या स्टेटमेंटची आवश्यकता का आहे आता याची गरज का आहे तुमची आणखी दोन महत्त्वाची स्टेटमेंट कोणती आहेत पहिले स्टेटमेंट बॅलन्स शीट होते दुसरे स्टेटमेंट नफा तोटा खाते होते बॅलन्स शीट काय सांगते ती आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती सांगते नफा तोटा खाते तुम्हाला उत्पन्न आणि खर्च देतात परंतु ही दोन्ही स्टेटमेंट रोखीने किती उत्पन्न करतात किंवा किती खर्च करतात हे सांगण्यास सक्षम नाहीत म्हणूनच कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाणार्या 1995 मध्ये तिसरे महत्त्वपूर्ण स्टेटमेंट सादर केले गेले हे आपल्याला केवळ रोखीची आवक आणि रोख रक्कम देते तर ती आपल्याला तीन प्रमुखांखाली ती प्रवाह देते जे तीन प्रमुख आहेत काय एक कार्यरत आहे पुढील गुंतवणूक आहे तिसरे वित्तपुरवठा आहे आपल्या मागील सत्रामध्ये आपण काय कार्य करीत आहोत यावर चर्चा केली आहे आज आपण गुंतवणूक आणि वित्तपुरवठा करू आता त्याआधी तुम्ही रोकड म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे याचा अर्थ काय आहे कारण आपण रोखीच्या प्रवाहाविषयी बोलत आहोत तर रोख काय आहे तर रोख रोख रक्कम आणि रोख समतुल्य समाविष्ट आहे विशेषत आपल्याकडे रोख रकमेच्या तुलनेत रोख रक्कम आणि बँक शिल्लक आपण रोख समतेमध्ये काय समाविष्ट करतो आपण अत्यंत अल्प मुदतीच्या गुंतवणूकींचा समावेश करा जे अत्यधिक द्रव असतात आणि बाजारातील शक्तीमुळे त्यांचे मूल्य कमी होत नाही म्हणूनच बँकांशी बोलताना पैसे किंवा विशिष्ट सिक्युरिटीजमधील पैसे यासारखे काहीतरी परंतु मूल्यात कोणताही बदल अपेक्षित नाही तेथे केवळ काही मर्यादित रोख रक्कम रोख समकक्षतेमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते आता रोख रकमेच्या कोणत्याही क्षणाला रोख प्रवाह मानले जाते परंतु जर रोख रकमेच्या आत काही हालचाली होत असतील तर त्याला अपवाद आहे आणि रोख समतुल्य वस्तू त्यांना रोख प्रवाह मानत नाहीत तर असे उदाहरण काय आहे जर तुम्ही बँकेत पैसे जमा केले तर तुम्ही बँकेतून पैसे काढून घ्याल म्हणजे रोख आणि रोख समतुल्य असा बदल आहे एक रोख आयटम खाली येत आहे इतर रोख वस्तू वाढत आहे तर आपण रोख प्रवाह म्हणून विचार करणार नाही आणि आपण ते रोख प्रवाह विधानात दर्शवित नाही तर येथे आपणास रोख आणि रोख समतुल्य वस्तू एकत्रितपणे मिळाल्या आहेत आणि इतर बर्याच वस्तू आहेत जर कोणत्याही व्यवहारामुळे रोख रक्कम आणि रोख रक्कम एकतर कमी झाली किंवा वाढली तर आपण याला रोख प्रवाह म्हणून संबोधू आणि रोख प्रवाह निवेदनात आपण हे दर्शविले जाईल की आपण यावर चर्चा केली आहे आणि ती आपल्याला स्पष्ट होईल अशी आशा कशी आहे परंतु आपण पुन्हा एकदा स्लाइड्सवर ग्रंथी येऊ शकतात म्हणून आज आपण हळू हळू पुढील वस्तूंकडे जात आहोत इंडस 7 हा मानकांचा एक नवीन सेट आहे जो आपण या गणनेसाठी अनुसरण करीत आहोत ही रोकड आणि रोख समतेची व्याख्या आहे रोख अर्थ आहे नंतर रोख वाहण्याचे प्रकार आहेत आता विशेषत आपण रोखीचा प्रवाह काय चालवितो यावर चर्चा करीत होतो तर हे नाव सूचित केल्यानुसार कार्य करणे म्हणजे रोजचे कार्य किंवा उपक्रमातील मुख्य कमाई करणार्या उपक्रम तर कोणतीही वस्तू जी एकतर रोखीच्या निर्मितीशी संबंधित आहे किंवा दररोजच्या व्यवसायासाठी रोखीच्या खर्चाशी संबंधित आहे जी ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटी म्हणून मानली जाते कोणताही अॅक्टिव्हिटी जो वित्तपुरवठा किंवा गुंतवणुकीत येऊ शकत नाही परंतु रोख हालचाल देखील असू शकते कारण ती एक अवशेष प्रमुख आहे जी ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटी म्हणून ओळखली जाते आपण गेल्या सत्रात काही उदाहरणे पाहिली परंतु आज व्यवसायाच्या स्वरूपावरुन आपण ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटी काय असेल ते सांगू शकता उदाहरणार्थ आपण वेब विकसक आहात असे समजा आपण विविध कंपन्यांसाठी वेबसाइट्स विकसित करता जी आपल्यासाठी ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटी काय असेल तुमच्यासाठी काय उत्पन्न आहे कदाचित नवीन ग्राहक सामग्री तयार करण्यासाठी आपल्या ग्राहकांकडून काही शुल्क आकारले जात असेल तर आपण त्यांच्या वेबसाइट्स च्या होस्टिंगसाठी शुल्क आकारत असाल हे सर्व तुमच्यासाठी उत्पन्न असेल जे नफा आणि तोटा खात्यामध्ये जातील ते तुमच्यासाठी उत्पन्न केलेले रोख देखील असतील जेव्हा जेव्हा ग्राहक आपल्याला पैसे देते तेव्हा आपण रोख उत्पन्न करीत आहात आणि ती रोकड ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटीतून प्राप्त होते तर हे पहिल्या उदाहरणात येते ते म्हणजे वस्तूंच्या विक्री तून किंवा सेवांच्या विक्री तून प्राप्त झालेली रोख रक्कम आपण टाटा मोटर्स असल्यास मागील सत्रात आपण टाटा मोटर्सचे उदाहरण घेतले होते टाटा मोटर्ससाठी मुख्य कमाई करणार्या उपक्रम म्हणजे काय मला वाटते तुमच्या तील बहुतेकांना त्यांनी कार विकणारी कंपनी माहित आहे तर कार ट्रक वाहने विकण्याचा व्यवसाय आहे तर त्यांच्याकडे असलेले पैसे कार विक्री द्वारे किंवा ट्रकच्या विक्री द्वारे रोख रकमेमध्ये उत्पन्न करतात त्यामध्ये मुख्य कमाई करणार्या उपक्रम असतील आणि खर्च काय आहे मला वाटते की त्यांचे सामान्य कंपनीचे भाडे कर पगार प्रवास खर्च या सर्वांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी मानला जातो तर तेथे आपल्या ऑपरेटिंग उपक्रमाशी संबंधित अति प्रवाह ठीक आहेत समजा आपण एखादी वेब विकसक कंपनी आहात ज्यावर आपण कार विकत घेत असाल तर ही ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटी आउटफ्लो असेल का उत्तर नाही कारण कार आपल्यासाठी एक निश्चित मालमत्ता आहे दररोजच्या उपक्रमांचा मला विश्वास नाही की आपण दररोज कार खरेदी कराल आणि दररोज कार विक्री कराल कोण नियमितपणे कार खरेदी व विक्री करेल कार विक्रेता कार एक स्टॉक आयटम आहे तर कारची खरेदी आणि विक्री ही एक दिवसाची क्रिया आहे जी एक ऑपरेटिंग उपक्रम असेल परंतु बर्याच अन्य उद्योगांसाठी कार निश्चित मालमत्तेचा भाग आहे तर त्यांच्यासाठी कारची खरेदी कमी होईल आणि ताळेबंदात निश्चित मालमत्ता होईल रोख प्रवाह स्टेटमेंटमध्ये ते कुठे जाईल हे ऑपरेटिंग अॅक्टिव्हिटीमध्ये नव्हे तर गुंतवणूकीच्या उपक्रमात जाईल तू मला समजतोस का आणखी काही उदाहरणे येथे आधीच सूची बद्ध आहेत मला वाटते की आपण मागील सत्रात पाहिले आहे आता रोख प्रवाह तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत अगदी सोपी आहे ती थेट पद्धत म्हणून ओळखली जाते तर कृपया मला असे वाटते की हे नफा तोटा वास्तविकतेसारखेच आहे परंतु त्यास अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असे मला वाटते नफा आणि तोटा खात्यामध्ये आपण विक्रीसह प्रारंभ केल्याने आपल्याला नफा मिळविण्याचे सर्व खर्च कमी होतात त्याप्रकारे अपवाद आहे आपण येथे प्रत्यक्ष देयके आणि थकबाकी दार खर्च दर्शवित आहोत येथे आपण केवळ वास्तविक पावती आणि देयके यावर लक्ष केंद्रित करत आहात तर ग्राहकांकडून मिळालेल्या पावती आणि रोख विक्री हीच तुमची रोख पावती कर्मचार्यांना वजा देणारी रक्कम भाडे भरणे लेनदारांना देयके न भरणे ही रक्कम लक्षात घेत नाही नफा आणि तोटा खात्यात आपण आपण दर्शवतो की आपण खरेदी दर्शवतो की नाही हे मानले जाते खर्च येथे फक्त आपण लेनदारांना दिलेली रक्कम रोकड खरेदीच्या बाबतीत रक्कम समान असेल परंतु क्रेडिट खरेदीसाठी आपली खरेदी आता पैसे द्याल तेव्हा पैसे देऊन रोख प्रवाह स्टेटमेंटमध्ये जाईल तर परंतु ही तुलनेने सोपी आहे आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे जवळजवळ नफा आणि तोटा खात्यासारखे आहे परंतु ते रोख आधारावर असले पाहिजे जे आपण मला मिळवत आहात तर आपण ऑपरेटिंग उपक्रमांकडील सर्व रोख रकमेची नोंद रोख रकमेची यादी करीत आहात त्या ऑपरेटिंग उपक्रमांमधून निव्वळ रोख रक्कम असतील आता दुसरी पद्धत थोडीशी गुंतागुंतीची आहे कारण येथे आपण नफा आणि तोटा खात्यांवरून ऑपरेटिंग उपक्रमातून रोखीची मोजणी करत आहोत तर नफा आणि तोटा खात्यात आम्हाला मुदतीसाठी नफा किंवा तोटा मिळतो आपण पाठी पासून प्रारंभ करतो किंवा आपण आरक्षणास हस्तांतरणापासून प्रारंभ करतो कधीकधी आपण सुरुवातीस काही वस्तू मागे घेत आहोत असे समजू की नफा केवळ त्या वस्तूंना ज्यात समायोजित करणे आवश्यक असते केवळ ऑपरेशन मधून रोख रक्कम मिळते समजा नफा आणि तोटा खात्यामध्ये वस्तू आहेत त्या सर्वांना समायोजनाची गरज भासणार नाही त्यापैकी काही दोन प्रकारच्या आहेत त्यांना एडजस्टमेंटची आवश्यकता असेल फक्त त्या दोन प्रकारच्या वस्तू आपण एकतर जोडल्या किंवा कमी करू तर या दोन प्रकारच्या वस्तू कोणत्या आहेत एक म्हणजे जर ते विना रोकड असेल तर मी तुम्हाला स्वरूप दर्शवतो

तर आपण सुरुवातीची मिळकत आणि लाभांश अधिक करासह प्रारंभ करीत आहोत हा करापूर्वी निव्वळ नफा आहे त्यानंतर आपण नॉन कॅश आयटम जोडतो डेप्रिसिएशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे कारण यापूर्वी डेप्रिसिएशन कमी करण्याबद्दल आपण आधीपासूनच चर्चा करीत आहोत की नफा आणि तोटा खात्यामध्ये आकारण्यात येणारा हा रोख खर्च नाही परंतु रोख गुंतलेला नाही म्हणून परत जोडा त्याचप्रमाणे जर कोणतीही न ऑपरेटिंग आयटम आहेत तर न ऑपरेटिंग आयटम काय आहेत लक्षात ठेवा की नफा आणि तोटा खात्यामधील बर्याच वस्तू कार्यरत आहेत परंतु यंत्रसामग्रीची विक्री करण्यासारख्या काही वस्तू आणि त्या यंत्रणेच्या विक्रीत काही तोटा झाला आहे परंतु तो आपल्याला नफा आणि तोटा खात्यामध्ये दर्शविला जाईल परंतु आम्हाला ते येथे रोख प्रवाहात नको आहे म्हणूनच आपण ते परत जोडतो तर मशिनरीसारखे काहीतरी विकल्यास नुकसान कमी करा त्याचप्रमाणे नफा आणि तोटा खात्यामध्ये दर्शविलेल्या जमीनीच्या विक्रीवर जर नफा झाला असेल तर आपण तो तेथून कमी करतो कारण ती ऑपरेटिंग आयटम नाही आपण त्यासाठी समायोजन करतो आणि या वस्तू समायोजित केल्यानंतर आम्हाला ऑपरेशन्समधून निधी मिळतो यानंतर देखील एक तिसरे समायोजन आहे जे आपल्या वर्तमान मालमत्ता आणि वर्तमान जबाबदार्यांशी संबंधित आहे तर काय होते आपल्या सध्याच्या मालमत्तेतून जर सध्याची वाढणारी मालमत्ता असेल तर ती कंपनीच्या हाती कमी पैसे मिळवते समजा तेथे प्राप्य वस्तू आहेत तर आपण एखादी वस्तू विकली आहे परंतु आपला डेटा तुम्हाला मिळणार नाही तर प्राप्य वस्तूंमध्ये वाढ होत आहे आपली रोकड कमी होत आहे तर सध्याची मालमत्ता आणि रोख यांच्यात स्पर्धा आहे हे लक्षात ठेवून रोख पैशाची घट झाली आहे रोख रक्कम ही तात्पुरती मालमत्ता आहे तात्पुरती कोणतीही मालमत्ता वाढत असल्यास रोख घटण्याचे प्रमाण होते तुम्ही येथे एक नजर टाकू शकता की तात्पुरती मालमत्तेत घट झाली आहे त्याचप्रमाणे जर तुमची मालमत्ता कमी झाली की तुमच्याकडे कर्ज आहे तुमच्याकडे कर्ज असेल कर्जदार तुम्हाला जास्त रोख देतील आणि त्यांची रक्कम कमी होईल आणि तुमच्याकडे जास्त रोकड असेल जी माझ्या तात्पुरती मालमत्तेत घट आहे तर बॅलन्स शीट मधून आम्हाला सध्याच्या मालमत्ता आणि दायित्वांचे शिल्लक मिळतील ऑपरेशन्समधून तयार होणाऱ्या रोख रकमेच्या कामकाजाच्या रकमेतील वाढ आणि घट लक्षात घेता समजतंय का तर फंड ही नफा मिळविणारी रक्कम आहे परंतु ती रोख नाही तर आपण कामकाजापासून मिळणार्या रोख रकमेचे समायोजन करीत आहोत आणि गणना करीत आहोत आपल्याला ऑपरेटिंग उपक्रमांमधून रोख प्रवाह मिळवून देणारा आयकर कमी करावा लागेल हे स्पष्ट आहे का याविषयी आपण मागील वेळी चर्चा करीत आहोत परंतु हे जटिल आहे म्हणून आपण पुन्हा त्यात सुधारणा केली आहे आता आपण पुढच्या दोन शीर्षकाकडे जात आहोत पुढचे शीर्षक उपक्रमांमध्ये गुंतवणूक विषयक आहे मागच्या वेळी याविषयीही आपण थोडीशी चर्चा केली आहे अशा सर्व उपक्रम जे दीर्घ मुदतीच्या मालमत्तेशी निगडित मालमत्ता किंवा गुंतवणूकीशी संबंधित आहेत त्यांना गुंतवणूकीच्या गुंतवणूकीच्या कार्यात येथे समाविष्ट केले जाईल तर उदाहरणे कोणती एकतर निश्चित मालमत्तेची खरेदी किंवा विक्री म्हणून जमीन विक्री यंत्र सामग्री खरेदी यंत्रसामग्रीची विक्री या सर्व गुंतवणूकीचे उपक्रम आहेत किंवा एफडी ठेवणे किंवा बँकेकडे एफडी मागे घेणे काही शेअर्स खरेदी करणे किंवा काही शेअर्स विकणे या गुंतवणूकीशी संबंधित गुंतवणूकींचा समावेश आहे तर ही काही उदाहरणे आहेत ज्यातून त्यांच्याकडे पहा आपण बँकेत एफडी ठेवल्यास आपल्याला तेथे व्याज मिळेल ते व्याज देखील आहे आणि संबंधित प्रवाह गुंतवणूकीचे आहे आपण समभाग खरेदी केल्यास तेथे लाभांश मिळेल तो लाभांश आपल्या गुंतवणूकीमुळे प्राप्त झाला आहे म्हणूनच गुंतवणूकीचे एक उदाहरण असे मानले जाते की गुंतवणूक गुंतवणूकीचे एक उदाहरण देखील आपल्याला मिळत आहे तर ऑपरेटिंग उपक्रमांमध्ये दोन पद्धती कोणत्या दोन पद्धती होती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुदैवाने आपणास जे काही मिळाले आहे किंवा जे पैसे दिले आहेत ते थेट दर्शवावे लागतील अशा गुंतवणूकीच्या गुंतवणुकीत दोन पध्दती नाहीत म्हणूनच गुंतवणूकीचे गणिते अगदी सोप्या आहेत म्हणून घाबरायला हरकत नाही जे काही आहे ते निश्चित मालमत्ता किंवा गुंतवणुकीवर दिले जाते किंवा त्यांच्यामुळे प्राप्त झाले जे थेट दर्शविले जाईल लक्षात ठेवा आपण नफा आणि तोटा साठी असलेल्या मशीनरीच्या विक्रीवर नफा किंवा तोटा याबद्दल बोलत नाही आहोत खरं तर आता आपण फक्त एकूण मालमत्ता मिळवण्याकरता किंवा मिळालेल्या स्थिर मालमत्तेसाठी दिलेली एकूण रक्कम संबंधित आहोत आता तिसरा प्रकारचा उपक्रम वित्तपुरवठा उपक्रम म्हणून ओळखला जातो आता येथे पहिल्या सत्रात जर आपल्याला आठवत असेल की व्यवसायासाठी संसाधनांची आवश्यकता आहे हे आपण पाहिले होते ती संसाधने मालमत्ता आहेत आता या मालमत्ता कुणीतरी वित्तपुरवठा केला आहे म्हणून कोणीतरी आपल्याला पैसे भरले की आपण मालमत्ता विकत घेतलेल्या पैशातून आपल्याला काही पैसे मिळतील आता आपण जिथे पैसे उभे केले आहेत किंवा जिथून आपण ते वित्त उत्पन्न केले आहे तेथून ते वित्तपुरवठा उपक्रम म्हणून वर्गीकृत केले आहेत यात दोन महत्वाचे प्रकार आहेत एक इक्विटी म्हणून ओळखला जातो तर दुसरा कर्ज म्हणून ओळखला जातो तुम्हाला आठवते काय जेव्हा आपण बॅलेन्स शीटवर चर्चा केली होती तेव्हा मी तुम्हाला परत जाण्याची विनंती करत असेन की शिल्लक पत्रकाचे स्वरूप पहा तर इक्विटी अंतर्गत जे पडते ते काय घसरते हे मालकांचे फंड आहेत हे भाग भांडवल किंवा प्राधान्य भाग भांडवल यासारख्या भागधारकांची कमाई आहे जी दर्शविली जाईल आणि कर्ज किती आहे कर्ज आपण घेतलेल्या विविध प्रकारच्या कर्जा आहेत तर एकतर घेतलेले कर्ज किंवा कर्जाचे प्रीपेड किंवा त्या कर्जावर दिले गेलेले व्याज हे सर्व वित्तपुरवठा उपक्रमांतर्गत येत आहेत तर येथे काही उदाहरणे दिली आहेत जसे की शेअर्स किंवा डिबेंचर्स कर्ज घेण्यासारखे जारी करणे आणि म्हणूनच डिबेंचर म्हणजे काय तर डिबेंचर हेदेखील असे आहे की कर्ज कंपनी कर्ज घेते आणि कर्जदारास डिबेंचर प्रमाणपत्र स्वरूपात प्रमाणपत्र देते त्यास डीबेंचर असे म्हणतात परंतु हे फक्त कंपनी साठी कर्जासारखेच आहे ते देखील वित्तपुरवठा उपक्रम आहे तर येथे काही विशिष्ट उदाहरणे आहेत जेव्हा आपण समभाग जारी करता तेव्हा त्यास उलटा भाग म्हणून शेअर्सचा बाय बॅक म्हणतात याचा अर्थ असा की कंपनी भागधारकांकडील समभाग परत घेतो आणि त्यांना पैसे देते ज्याला शेअर्सचे बाय बॅक म्हटले जाते तेही वित्तपुरवठा पसंतीचा भाग किंवा डिबेंचर्सचा समान मार्ग जारी करणे किंवा विमोचन प्रकरणात काय होते कंपनीला पैसे मिळतात प्राधान्य समभाग बायबॅक किंवा विमोचन अगदी उलट आहे समभाग परत घेतो समभाग त्यांना रोख गुंतवून ठेवतात आणि रोख गुंतवणूकीशी संबंधित असतात तर ते तुम्हाला मिळत असलेल्या रोख प्रवाहांच्या वित्तपुरवठ्यात येईल आता जेव्हा तुम्ही निधी गोळा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला व्याज किंवा लाभांश म्हणून नुकसानभरपाई द्यावी लागेल जर आपण कर्ज घेतले तर आपण व्याज दिले जाईल जे वित्तिय उपक्रम देखील आहे जर आपण शेअर्सद्वारे पैसे उभे केले तर आपण त्यांना लाभांश द्याल ते देखील आर्थिक उपक्रम आहे तुला सर्व उदाहरणे मिळत आहेत का आता रोख प्रवाहातील काही विशिष्ट वस्तूंवर विचार करू या ज्यात पहिल्यांदा व्याज आहे आपण आत्ताच याबद्दल चर्चा केली आहे परंतु हे आपल्यासाठी व्याज प्राप्त किंवा पैसे दिले जाऊ शकते आता आरंभ करण्यासाठी आपण प्राप्त व्याज कसे खाते आपण यापूर्वीच चर्चा केली आहे की आपल्याला व्याज प्राप्त होते मुख्यतः कारण आपण गुंतवणूक केली आहे म्हणूनच जर तुम्हाला एफडी सारख्या बँकेत गुंतवणूक केली गेली असेल किंवा इतर काही कंपनीच्या डिबेंचरमध्ये आपण दासी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यांच्याकडून व्याज मिळेल ज्याला गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून वर्गीकृत केले जाईल परंतु त्यात काही अपवाद आहेत ज्यात कृपया नोंद घ्यावी लक्षात ठेवा समजा गुंतवणूक रोख समतुल्य असेल तर उदाहरणार्थ गुंतवणूक म्हणजे अल्प मुदतीच्या ठेवी मध्ये ज्याला आपण रोख समकक्ष म्हणून वर्गीकृत केले असेल तर ते गुंतवणूक नाही जोपर्यंत रोख प्रवाहाचा संबंध आहे तो गुंतवणूक नाही म्हणूनच रोखीच्या समकक्ष प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज हे गुंतवणूकीचे उपक्रम मानले जाणार नाही आपण एक ऑपरेटिंग उपक्रम वर्गीकृत करू कारण त्याचप्रमाणे कधीकधी आपण दिवसभर वस्तू बनवतो मला मिळणार्या व्यापाराच्या व्याजातून व्याज मिळवा समजा आपण आमच्या पुरवठादारांना आगाऊ रक्कम म्हणून काही पैसे ठेवले असतील आणि ते आम्हाला त्या रकमेवर व्याज देतील हे बहुधा कधीच घडत नाही आणि असे समजू की तेथे आपल्याला त्यातून काही व्याज मिळाले आहे किंवा समजा तेथे आहे बिल प्राप्त करण्यायोग्य आहे आणि प्राप्त करण्यायोग्य बिलवर आम्हाला व्याज प्राप्त झाले आहे मग ते कोणत्याही गुंतवणूकीशी संबंधित नाही जे दीर्घकालीन उपक्रम नाही कारण सामान्यत ते एक महिना दोन महिने तीन महिने चार महिन्यांपेक्षा एका वर्षापेक्षा कमी असते म्हणूनच त्या गुंतवणुकी आणि त्यावरील व्याज ऑपरेटिंग उपक्रम म्हणून वर्गीकृत केले जाईल आणि तिसरे उदाहरण जे विशिष्ट प्रकारचे उपक्रम किंवा कंपनी साठी आहे ते वित्त उपक्रम म्हणून ओळखले जाते वित्त उपक्रमांची उदाहरणे कोणती उदाहरणार्थ बँकेचा एक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचा वित्त आहे तर कर्ज देणे हा त्यांचा व्यवसाय आहे तर ते दररोज व्यवसाय उपक्रम किंवा मुख्य उत्पन्न कमावणारी उपक्रम असलेल्या त्यांच्या ग्राहकांकडून व्याज घेण्यास बांधील आहेत तर आपण वित्त वर्गाशी संबंधित सर्व कंपन्यांचे ऑपरेटिंग फ्लो म्हणून वर्गीकरण करू तर हे प्राप्त झालेल्या व्याज बद्दल आहे आता भरलेल्या व्याज बद्दल डीफॉल्टनुसार आपल्या सर्वांना माहित आहे त्याप्रमाणे आता दिले जाणारे व्याज आपण एक वित्तपुरवठा क्रिया म्हणून हाताळू परंतु काही अपवाद आहेत समजा हे कर्ज कार्य शील भांडवल कर्ज म्हणून प्राप्त झाले आहे मला आशा आहे की कार्यरत भांडवल म्हणजे काय ते आपल्याला माहित असेल कार्यरत भांडवल म्हणजे सध्याची मालमत्ता वजा चालू देय देयता ही एक भांडवल आहे जी दिवसा दररोजच्या कामासाठी वापरली जाते किंवा आपल्याला आमचे सत्र 1 आणि 2 आठवते तर आपण एक व्यवसाय चक्र पाहिले होते आता व्यवसायात जे काही पैसे अडवले गेले आहेत ते बँकेकडुन खास करुन कामकाजासाठी भांडवलासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता आता जर आपण कार्यरत भांडवलाच्या कर्जावर व्याज दिले तर ते वित्तपुरवठा प्रवाह नसून ऑपरेटिंग फ्लो म्हणून वर्गीकृत केले जावे आणि तिसरे उदाहरण किंवा दुसरा अपवाद आपण म्हणू शकता फायनान्स एंटरप्राइझसाठी आता स्वाभाविकच फायनान्स एंटरप्राइझसाठी व्याज देणे हे त्यांच्या रोजच्या उपक्रमातील एक भाग आहे त्यांना व्याज मिळेल जेणेकरुन त्यांना व्याज दिले जाते आतापर्यंत त्यांना दिले जाणारे व्याज वर्गीकरण केले जाते ऑपरेटिंग फ्लो म्हणून आपल्याला मिळत आहे तर याबद्दल होते व्याज आता या आधारे तुम्ही कल्पना करू शकता की डिव्हिडंडचे काय होईल लाभांश देखील लाभांश व्याज आणि लाभांश प्राप्त आणि लाभांश यासारखे दोन्ही श्रेणी मिळवतात आता जर डिव्हिडंड दिले तर काय होईल आपण कोणाला लाभांश द्याल आपण शेअर्सद्वारे पैसे वाढवतो तर भागधारक आम्हाला कंपनी म्हणून त्यांचे पैसे भरपाई म्हणून पैसे देतात आपण त्यांना आमच्या नफ्याच्या भागाचा भाग देतो जो लाभांश म्हणून ओळखला जातो तर तो कोणत्या श्रेणीत आला पाहिजे हे चालवित आहे की ते गुंतवणूक करीत आहे की ते वित्तपुरवठा करीत आहे मला वाटतं की तुमच्या तील बहुतेकांचा हा अंदाज योग्य आहे की हे निधी उभारणीशी संबंधित आहे तर ही वित्तपुरवठा करणारी क्रिया आहे आपण भागधारकांना समभागांच्या माध्यमातून लाभांश दिला आहे तर वित्तपुरवठा म्हणून विचारात घेतले जाईल व्याज वगळता काही अपवाद आहेत का आता ही एक विलक्षण गोष्ट आहे जरी ती वित्त कंपनी असली तरीही त्याला अपवाद नसतात जरी ती ऑपरेटिंग आयटम असो किंवा आपण ज्याचा कधीही विचार करणार नाही किंवा ऑपरेट केलेली किंवा गुंतवणूकीच्या गुंतवणूकीवर गुंतवणूक केली जाते ती नेहमी वित्तपुरवठा करणारी वस्तू मानली जाते लाभांश काय लाभांश कोठे जाईल लाभांश प्राप्त झालेला व्याज अगदी समान आहे डीफॉल्टनुसार तो गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून गणला जाईल आपण फक्त त्या स्लाइडवर जाल तर न मिळालेला लाभांश नॉन फायनान्सियल एंटरप्राइजेससाठी असतो आपण नेहमीच गुंतवणूकीचा प्रवाह म्हणून वर्गीकृत करू समभागांची गुंतवणूक आपल्याला लाभांश मिळते परंतु फायनान्स कंपनी साठी किंवा बँकेसाठी आपण ते ऑपरेटिंग फ्लो म्हणून वर्गीकृत करू कारण त्यांच्यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आणि लाभांश ज्याने आपण आधीच चर्चा केली आहे ते नेहमी वित्तपुरवठा म्हणून श्रेणी असतात तर समजतंय का तर आपण आता काही विशिष्ट गोष्टींबद्दल चर्चा केली आहे प्रथम आपण गुंतवणूक कार्य नंतर गुंतवणूक वित्तपुरवठा आणि व्याज आणि लाभांश या दोन विचित्र वस्तूंबद्दल चर्चा करतो पुढच्या सत्रामध्ये आपण आणखी काही वस्तू घेऊ आणि मग या प्रश्नांकडे लक्ष देऊ